मागील व्याख्यानात आपण ज्या टिकाऊपणा ची चर्चा केली तो मुद्दा समजून घेण्याची गरज आहे उत्पादनाच्या विकासाचे उत्पादनांचे उत्पादन करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ते वेगवेगळ्या मार्गांनी केले जाऊ शकते एखाद्या उत्पादनाच्या शास्वत विकासासाठी असलेल्या वेगवेगळ्या मार्गांपैकी एक विचार म्हणजे लीन प्रोडक्शन सिस्टीमचा अवलंब करणे म्हणून लीन आणि थीन उत्पादन प्रक्रिया अवलंबली पाहिजे म्हणूनच आपल्याकडे कमी वेळेत उच्च प्रतीचे स्वस्त उत्पादन असणे आवश्यक आहे आणि लीनचा विचार करतापर्यावरणामध्ये कमीत कमी वेस्ट तयार होईल हे सुनिश्चित करायला हवे लीन उत्पादन प्रक्रियेमध्ये वेस्ट कमी करणे हा मुख्य विचार आहे मुळात लीन संकल्पनेचे मूळ जपान मध्ये आहे टोयोटा या प्रमुख जागतिक ऑटोमोटिव्ह उत्पादकाने त्यांच्या स्वत च्या वाहनांचे स्वतःच उत्पादन स्वीकारलेह्या उत्पादन प्रक्रियेला टोयोटा उत्पादन प्रणाली म्हणजेच टीपीएस म्हणून ओळखले जात असे तर हे फक्त त्यांच्या कंपनीतच सुरुवातीस फायदे घेण्यासाठी केले गेले निरनिराळ्या उत्पादनाच्या संदर्भात वेगवेगळ्या उद्योगांमध्ये अवलंब करण्यासाठी हे जागतिक पातळीवर लोकप्रिय झाले हे सुनिश्चित करण्यासाठी खूप लोकप्रिय झाले की शेवटी आपल्याकडे उच्च प्रतीचे उत्पादन कमी वेळेत उत्पादन केलेले आणि कमीतकमी वेस्ट तयार होईल असे आहे केवळ मूर्त वेस्टच नव्हे तर सर्व प्रकारचा वेस्ट म्हणजे वेळेचा अपव्यय मानवी संसाधनांचा अपव्यय म्हणूनच कमी संसाधनांच्या वेस्टसह कमी वेळेत उत्पादन केलेले उच्च दर्जाचे उत्पादन असलेल्या नफ्यात सुधारणा करणे हेच टिकाव धरण्याचे एक संपूर्ण लक्ष्य आहे आणि लीन उत्पादन टिकाव या एकूणच समस्येस हातभार लावतो तर लीन उत्पादनाची प्रणाली काय आहे उत्पादन उद्योगातील उत्पादन प्रक्रिया उदाहरणार्थ उच्च प्रतीची उत्पादने तयार करताना या सर्व प्रक्रियांमधील वेस्ट दूर करणे म्हणजे लीन उत्पादन प्रणाली होय टोयोटा मोटर कॉर्पोरेशन कंपनीत त्याचे मूळ आहे ही टीपीएस किंवा लीन उत्पादन प्रणाली मुख्यत ग्राहकांच्या गरजांकडे थेट लक्ष देण्यावर केंद्रित आहे जी या लीन उत्पादन प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे ग्राहकाला आवश्यक असणारे संसाधनांचा जास्त वापर न करता सर्व प्रकारचे वेस्ट दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्रोतांचा वापर करून शेवटी असे चांगले उत्पादन तयार करा ज्यामुळे ग्राहक मुळात वेळ कमी करण्यात आणि उच्च गुणवत्तेत समाधानी असेल जर तुम्ही इतर दृष्टिकोनांबरोबर लीन दृष्टिकोनाची तुलना पाहिली तर लीन दृष्टिकोन मुळात ग्राहकांच्या दृष्टीकोनातून पाहतो तर इतर पध्दती मुळात कार्य आणि उत्पादन दृष्टीकोनातून पाहतात तरलीन आणि नॉन लीन दृष्टिकोनांमध्ये हा मूलभूत फरक आहे या लीन उत्पादन प्रणाली मध्ये मुळात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणेचा विचार केला आहे एक म्हणजे जिडोका जेव्हा मशीन विषयी किंवा प्रक्रियेत किंवा कोणत्याही परिस्थितीत जेव्हा समस्या उद्भवते तेव्हा उत्पादन बंद करा आणि त्यानंतर तेथे सदोष उत्पादनांचे उत्पादन थांबवा तर ही जीडोका प्रक्रिया आहे जस्ट इन टाईम मुळात प्रत्येक प्रक्रिये द्वारे पुढील प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंचे उत्पादन सुनिश्चित करून खात्री करुन घेण्या विषयी बोलले जाते जेआयटी किंवा जस्ट इन टाइम हा त्याचा छोटा फॉर्म आहे तो जेआयटी म्हणून लोकप्रिय आहे आणि ओळखला जातो तर इथे अखंड प्रवाहात प्रत्येक प्रक्रिया पुढील प्रक्रिये साठी लागणारे आवश्यक ते उत्पादन केले जाते टोयोटा उत्पादन प्रणाली या लीन उत्पादन प्रक्रियेचे इतर भिन्न घटक आहेत जसे की पीपीएस वेस्टचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हा वेस्ट कमी असला पाहिजे तर हा वेस्ट वाहतुकीचा वेस्ट आहे जो सामग्री किंवा माहिती मधून लोकांच्या जास्त हालचालींबद्दल बोलतो वेगवेगळ्या सामग्रीची किंवा माहितीची जास्त वाहतूक जी आवश्यक नाही दुसरी म्हणजे प्रतीक्षा जी मुळात निष्क्रियतेच्या कालावधी विषयी किंवा लोकांच्या माहितीसाठी किंवा वापरण्यासाठी सक्षम होण्यासाठी किंवा निष्क्रियतेबद्दल बोलते कामगार काहीतरी येण्याची वाट पहात असतील आणि वेळ वाया जात आहे असे घडू नये तर ही प्रतीक्षा कमी करावी लागेल वेस्टचा तिसरा प्रकार म्हणजे हालचाल जी लोकांची मूल्य नसलेली चळवळ आहे फॅक्टरीमध्ये एका जागे पासून दुसऱ्या जागेकडे जाण्यासाठी लोकांची अनावश्यक हालचाल फॅक्टरीच्या बाहेर एकाच कारखान्याच्या किंवा संस्थे च्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा भिन्न संस्था यांच्यात लोकांची अनावश्यक हालचाल परंतु आपल्यास जी आवश्यक हालचाल आहे फक्त त्या प्रकारची हालचाल असावी मूल्य नसलेली हालचाल कमी केली जावी इन्व्हेन्टरी वेस्ट म्हणजे कच्चा माल प्रगतीपथावरचे काम आणि तयार वस्तूंच्या मालमत्तेची किंमत आहे तर या सर्व गोष्टी ज्या इन्व्हेन्टरी साठी आवश्यक असतील त्यांचा वापर करावा आणि अनावश्यक वस्तूंचा वापर अंगभूत आणि खरेदी केला जाऊ नये अतिप्रक्रिया करणे उत्पादनात अधिक काम करणे नंतर जे काही ग्राहकाला त्याचे मूल्य मिळेल ते मिळेल ग्राहकांचे मूल्य हे ग्राहकांना नेमके काय आवश्यक आहे याबद्दल बोलते उत्पादन प्रणालीने केवळ ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याविषयी बोलले पाहिजे ग्राहकांना आवश्यक असलेली सेवा किंवा अचूक उत्पादन करणे हेच करावे लागेल आपणास माहित असलेल्या उत्पादनासाठी अधिक कार्य करणे ज्यास वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ज्यास ग्राहकांची आवश्यकता नाही त्याला अति प्रक्रिया करणे म्हणतात दोष हे उत्पादनात सेवेत प्रक्रियेत किंवा कागदाच्या कामात असू शकतात सर्व प्रकारचे दोष कमी केले पाहिजेत अतिउत्पादन ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक लवकर उत्पादन तयार करणे आणि हे देखील कमी केले पाहिजे तर वेस्ट चे हे सात वेगवेगळे प्रकार आहेत एकंदर लीन सिस्टम या मूल्य प्रवाहांबद्दल बोलते तर मूल्य प्रवाह ही अशी क्रिया आहे जी एखाद्या उत्पादनासाठी ग्राहकांकडून ऑर्डरपासून ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी आवश्यक असतात आणि हे फक्त उत्पादनच नाही तर ती सेवा देखील असू शकते म्हणूनच उत्पादनाच्या ऑर्डरपासून किंवा उत्पादनाच्या वितरणापर्यंतची सेवा सुरू करण्यापासून म्हणजे मूलत मूलभूत मूल्य प्रवाह बद्दल बोलणारी सेवा आहे तीन प्रकारची कामे आहेत एक व्हॅल्यू ऍडेड आहे दुसरे इन्सिडेंटअल आणि तिसरे प्युअर वेस्ट आहे हे भिन्न आहेत जे व्हॅल्यू प्रवाहात इष्ट मूल्य जोडले जाते नंतर प्युअर वेस्ट इष्ट नाही

मूल्य प्रवाहात पाच चरण आहेत नेतृत्व कार्यसंघ तयार करण्यासाठी एकाच मूल्य प्रवाहावर लक्ष केंद्रित करणे योग्य आहे प्रत्येकासाठी तारीख आणि वेळ यांचे वेळापत्रक तयार करणे तसेच ग्राहकांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टींचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे त्यानुसार चालणे म्हणजे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार मूल्य याबद्दल चर्चा करणे ग्राहकांच्या अचूक आवश्यकतांबद्दल चर्चा करणे ग्राहकांसह सर्व भागधारकांसह एकत्रित चालत असलेल्यांच्या मूल्याबद्दल चर्चा करणे सूचीबद्ध करणे कल्पनांना प्राधान्य देणे आणि त्यामध्ये योग्य आहे ते सर्व ग्राहकाला मूल्य ऑफर करण्यासाठी एकत्र करणे वेळापत्रक अनुसरणे अंतिम आहे मूल्य प्रवाहातील कामाच्या या पाच चरण आहेत इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात लीन उत्पादन हे खूप महत्वाचे आहे हे लीन उत्पादन चार वेगवेगळ्या विचारांवर चर्चा करते प्लांट मध्ये मानवाचे एकत्रीकरण सतत इनपुट सुधारणा मूल्य वर्धित क्रियाकलाप प्रक्रियेत वेस्ट ओळखणे आणि त्यांना शक्य तितक्या लवकर वातावरणातील अनुकूल मार्गाने दूर करणे आपण या लीन उत्पादन प्रणालीचा अवलंब केल्यास लीन उत्पादन व्यवस्थेचा परिणाम ऑफर देण्याच्या दृष्टीने काय होणार आहे आपल्याकडे उत्कृष्ट प्रतीची उत्पादने कमी खर्चात उत्पादने आणि कमी वेळेत असतील हे लीन वापर करून उत्पादनाचे तीन भिन्न परिणाम आहेत लीन अंमलबजावणीमुळे संपूर्ण उत्पादन यंत्रणा कार्यान्वित होते हे फक्त लीन साधने अवलंबण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर त्यामध्ये व्यवसायातील आवश्यकता ऑपरेशन सुधारणे सर्व गोष्टींचे ऑपरेशन यंत्रणेचे ऑपरेशन उत्पादित वस्तूंचे ऑपरेशन प्रक्रियेचे ऑपरेशन यासारख्या इतरही अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते तर एकंदरीत उत्पादन प्रक्रिया एकूण उत्पादन प्रक्रियेचे उत्पादन ऑपरेशन्स लोक व्यवस्थापन आणि कार्यप्रदर्शन प्रशासन कार्यान्वित होते तर लीनच्या अंमलबजावणी साठी वेगवेगळ्या आवश्यकता असतात प्रथम व्यवसायाच्या आवश्यकता आहेत जे योग्य उद्दीष्टे ठरविण्याविषयी बोलतात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून धोरण पूर्णपणे साफ करणे व्यवसाय धोरण स्पष्ट केले पाहिजे दुसरं म्हणजे लीन अंमलबजावणीच्या बाबतीत कामगिरी व्यवस्थापन परिमान येथे आपण लोक व्यवस्थापन मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळी केपीआय वापरण्याबद्दल बोलत आहोत केपीआय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणून उत्पादन प्रक्रियेतील कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या वेगवेगळ्या केपीआयचा वापर करा टॉप डाऊन व्यवस्थापनाचा विचार करता आम्ही उत्पादनक्षमता वस्तू आणि उत्पादनांची गुणवत्ता वितरण किंमत उत्पादनाची किंमत वितरण वेळ आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगिरी मोजण्यासाठी केपीआयच्या वापराबद्दल बोलत आहोत हे कामगिरीचे भिन्न गुणधर्म आहेत किंवा केपीआय आहेत ज्यांचा लीन प्रॉडक्शन सिस्टममधील कामगिरी व्यवस्थापन दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे ऑपरेशन सुधारणेस टूलबॉक्सच्या सर्व साधनांविषयी स्पष्ट ज्ञान असले पाहिजे आणि अनावश्यक साधनांसह भव्य टूलबॉक्स नसावा मग सर्व भिन्न स्त्रोतांच्या दृष्टीने होणारा अपव्यय कमी करा आणि एकूणच ऑपरेशन्स सुधारित करा लीन उत्पादन करण्याचे इतर परिमाण म्हणजे मुळात लोकांची व्यस्तता होय हे नाव मुळात लोक स्थिर भागधारक सर्व व्यस्त आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आणि या भिन्न उद्दिष्टांचे लर्न डू टीच या गोष्टींचे अनुसरण करणे हे सांगण्यासाठी आहे लर्न म्हणजे साधनांविषयी स्पष्ट ज्ञान असणे डू म्हणजे करणे आपल्याला माहित असलेली सर्व साधने उपलब्ध असलेल्या सर्व साधनांसह कार्य करतात आणि या भिन्न साधनांविषयी शिक्षकाच्या भूमिकेत शिकवणे तर या लोकांना वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये गुंतवणे देखील खूप महत्वाचे आहे हे मुळात आपण सुरुवातीपासूनच बोलत आहोत तर मुळात उत्पादन खर्च उत्पादन वेळ आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी उत्पादन प्रक्रियेमध्ये एकूणच निरंतर सुधारणा केली पाहिजे सतत सुधारणेला हातभार लागेल असे पाहिले पाहिजे तर आता आपण याकडे दुसर्या दिशेने बघूया लीन हे सर्व काय आहे आपण लीन उत्पादन व्यवस्थेबद्दल बोलत असल्यास लीन उत्पादन प्रणालीचे हे वेगवेगळे घटक असणे आवश्यक आहे लीनचे उत्पादन करणे लीनची उत्पादन पद्धती स्वीकारणे एकूण गुणवत्ता व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि त्याचे अवलंबन करणे एकूण उत्पादन सुधारण्यासाठी वेळ कमी करणे सर्व काही सुधारित करणे भिन्न मशीनरीचे आभासी एकत्रीकरण करणे आणि लीन पुरवठा साखळी ठेवणे उत्पादनाचे काही भाग किंवा घटकांचे आऊटसोर्स करणे शक्य असल्यास किंवा आवश्यक असल्यास कदाचित ते स्वस्त असेल आणि काही तज्ञांनी वेगवान काम केले असेल ज्यांना हे घटक विकसित करण्यात अधिक कौशल्य आहे जस्ट इन टाइम संकल्पनांचा अवलंब करण्यापूर्वी आणि उत्पादन घेण्यापूर्वी आपण जस्ट इन टाइमचा उल्लेख केला आहे हे लीन उत्पादन प्रक्रियेचे विविध घटक आहेत लीन उत्पादन प्रणाली तर येथे आपण लीन उत्पादन प्रणाली लीन उत्पादन प्रक्रिया आणि लीन उत्पादन या संदर्भात जे काही जाणून घेतले आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे काही संदर्भ दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता